गेट ग्राउंडशी जोडलेले आहे आणि येथे लोड रेसिस्टन्स RL आहे मी रेसिस्टन्स Rs सह समांतर इनपुट करंट ii चा विचार करेल आणि हे gmvgs आहे जेथे vgs हे व्होल्टेज आहे हा गेट आहे हा ड्रेन आहे आणि हा सोर्स आहे आता आम्ही विश्लेषण योग्यरित्या करू शकतो जर आपण व्हेरिएबल म्हणून vgs घेतले तर हे शून्य व्होल्टवर आहे तर सोर्स टर्मिनलवरील व्होल्टेज vgs आहे आणि Rs मध्ये वाहणारा करंट वरच्या बाजूस आहे आणि तो vgsRs च्या बरोबरीचा आहे आणि या दोन gmvgs आणि vgsRs ची बेरीज ii आहे तर ii gmvgsvgsRs किंवा हे vgsGs म्हणून देखील लिहिले जाऊ शकते इथे GS इनपुट करंट सोर्सचे कंडक्टन्स आहे तर vgsiigmGs आणि आऊटपुट करंट io आहे gmvgs काय आहे तर iogmgmGsii आम्हाला काय हवे होते आम्हाला io ii पाहिजे होते आणि आपण हे पाहू शकता की हे तसे होते gm GS असल्यास ते जवळजवळ ii च्या समान आहे किंवा दुसऱ्या मार्गाने gmRs 1 खरं तर व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सच्या बाबतीत आणि सोर्स फॉलोअरच्या बाबतीत आणि येथे सुद्धा आम्ही सर्वत्र समान एक्सप्रेशन पहात आहोत हे gm पट जे काही रेसिस्टन्स जोडलेले आहे त्याच्या सोर्स आणि ग्राउंड दरम्यान आहे सोर्स फॉलोअरच्या बाबतीत हे लोड रेसिस्टन्स होते हे असे होते की व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सच्या बाबतीत रेसिस्टन्स ट्रान्सकंडक्टन्स परिभाषित करते आणि येथे हे इनपुट सोर्सचे इंटर्नल रेसिस्टन्स आहे जे एक पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे या बाबतीत हे गेन एक असलेल्या करंट बफरसारखे वर्तन करते तर हे एक अगदी सोपे लिनिअर सर्किट आहे मी असे गृहीत धरत आहे की आपण त्याचे विश्लेषण करू शकतो आपणास हे उत्तर न मिळाल्यास कृपया परत याचे विश्लेषण करा हे अत्यंत सोपे आहे आपणास आढळेल की iogmgmGsii आणि gm GS असल्यास ते ii च्या अगदी जवळ आहे आता इनपुट आणि आउटपुट रेसिस्टन्सचे काय इनपुट सोर्स ह्या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान कनेक्ट केलेले आहे जेथे आम्ही इनपुट सोर्स कनेक्ट करतो आणि मी इनपुट रेसिस्टन्सचे व्होल्टेज VTEST लागू करून आणि करंट ITEST मोजून मूल्यांकन करेन हे खूप सोपे आहे गेट व्होल्टेज शून्यावर आहे सोर्स व्होल्टेज VTEST वर आहे तर गेट सोर्स व्होल्टेज vgs VTEST आहे तर करंट स्थिती खालच्या दिशेने gmVTEST आहे किंवा वरच्या दिशेने gmVTEST आहे तर इनपुट रेसिस्टन्स Ri जो VTESTITEST आहे हे 1gm इतके आहे तर याचा इनपुट रेसिस्टन्स 1gm आहे लक्षात घ्या की गेनच्या दोन्ही गणनामध्ये io बाय ii आणि इनपुट रेसिस्टन्सच्या गणनामध्ये मी rds निग्लेक्ट केले आहे कारण rds ला समाविष्ट केल्याने ते एक्सप्रेशन बदलेल परंतु असे गृहीत धरु की rds बरेच मोठे आहे हे गुणात्मक काही बदल करत नाही म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले शेवटी आम्हाला आउटपुट रेझिस्टन्सचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आउटपुट रेझिस्टन्स अर्थातच इनपुट सोर्स ii समाविष्ट करणे आवश्यक आहे जे सोर्स रेसिस्टन्स Rs च्या समांतर शून्यावर सेट केले गेले आहे आणि हे gmvgs आहे हे vgs आहे आणि लोड ह्या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान जोडलेले आहे जेथे आपल्याला आउटपुट रेझिस्टन्सचे मूल्यांकन करावे लागेल आता या प्रकरणात जेव्हा आपण ii शून्याइतके सेट कराल आणि हे सर्व सर्किट असेल तर आपल्याला दिसेल की स्थिर समाधान म्हणजे हे व्होल्टेज शून्य असेल आणि हा करंट सोर्स शून्य असेल आणि परिणामी ते ओपन सर्किट असेल लक्षात ठेवा व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सच्या आउटपुट रेझिस्टन्ससाठी आम्ही नेमके याच गोष्टीचे मूल्यांकन केले हि अगदी तशीच गोष्ट आहे आम्ही तिथे याला R1 म्हणालो होतो आता आम्ही याला Rs म्हणतो तर जर तुम्ही Rout gds शून्याच्या बरोबर असल्यास मूल्यमापन केले किंवा rds अनंत असल्यास मूल्यमापन केले तर ते अनंत होईल तो एक आदर्श करंट सोर्ससारखा दिसेल तर या प्रकरणात देखील rds ची उपस्थिती गुणात्मक फरक करते यामुळे आउटपुट रेसिस्टन्स अनंतपेक्षा भिन्न होईल ते मर्यादित असेल आणि मी ह्याचे पुन्हा मूल्यांकन करणार नाही मी आधी सांगितल्याप्रमाणे व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सच्या बाबतीत करंट इनपुट ITEST द्वारे मूल्यमापन करणे सर्वात सुलभ आहे तर आपण प्रथम या व्होल्टेजची गणना करू शकता आणि तेथून vgs ची गणना करू शकता rds द्वारे वाहत असलेल्या करंटची गणना करू शकता आणि उत्तर शोधू शकता उत्तर Rout gmRsrds rds Rs असेल जरी हे असीम नसले तरी ते Rs पेक्षा खूप जास्त आहे Rs काय आहे ते इनपुट करंट सोर्सचे रेसिस्टन्स आहे करंट नियंत्रित करंट सोर्सचे रेसिस्टन्स त्यापेक्षा खूप जास्त आहे त्यापेक्षा आउटपुट रेझिस्टन्स खूप जास्त आहे तर याचा अर्थ काय आहे ते आपल्याला समान करंटचे मूल्य देते कारण करंट गेन एक आहे परंतु जास्त आउटपुट रेझिस्टन्सचा अर्थ हा अधिक चांगला करंट सोर्स बनतो आणि अर्थातच Rout हे rds पेक्षा खूपच मोठे आहे जे ट्रान्झिस्टरचे फक्त आउटपुट रेसिस्टन्स आहे कारण याकरिता करंट बफर योग्यरित्या कार्य करण्यासाठी आम्हाला gmRs 1 निवडणे आवश्यक आहे आता या इतर टर्म्स देखील आउटपुट रेझिस्टन्समध्ये आहेत आणि वर्चस्व असलेल्या या टर्मपेक्षा त्या खूपच लहान असतील तर थोडक्यात आपले करंट नियंत्रित करंट सोर्स हे स्मॉल सिग्नल पिक्चर यासारखे दिसते गेट ग्राउंडला जोडलेले आहे आणि इनपुट सोर्स टर्मिनलशी जोडलेले आहे हे ii आणि Rs आहे हे vgs आहे आणि हे gmvgs आहे हे rds आहे आणि आमच्याकडे RL आहे हा आऊटपुट करंट आहे आपण आत्तापर्यंत जे मोजले ते म्हणजे ioiigmgmGs1 जर gm GS आणि इनपुट रेसिस्टन्स Ri 1gm आता या दोन्ही एक्सप्रेशनचे मूल्य rds बरोबर अनंत किंवा gds शून्याइतके असल्यास मूल्यमापन केले गेले आहे मी तुम्हाला rds अनंत असल्यास सोडवण्याचा प्रयत्न करून पहाण्यास प्रोत्साहित करेन तुम्हाला नक्कीच एक अधिक जटिल एक्सप्रेशन मिळेल परंतु मूलत निकाल या दोघांचा मिळेल जर Rout बद्दल पहिले तर rds वगळण्यात काहीच अर्थ नाही कारण त्या केसमध्ये आपल्याला उत्तर अनंत मिळेल Rout gmRsrds Rs rds असेल तर हे करंट बफरसारखे वर्तन करते त्याला एक स्मॉल इनपुट रेसिस्टन्स आहे स्मॉल म्हणजे काय आपण कनेक्ट केलेल्या कोणत्याही करंट सोर्सच्या रेसिस्टन्सच्या तुलनेत हे कमी आहे ते Rs च्या तुलनेत कमी असले पाहिजे आणि तसे होईल कारण gm GS आणि जर आपण ते पुन्हा लिहीले तर Rs 1gm करंट नियंत्रित करंट सोर्सचे इनपुट रेसिस्टन्स हे Rs पेक्षा जास्त लहान असेल तसे होईल आणि नंतर Rout Rs पेक्षा बरेच मोठे असेल म्हणूनच तो एक वाईट करंट सोर्स घेते आणि आपल्याला एक चांगले करंट सोर्स देते तीच करंट बफरची भूमिका आहे गेन एक असलेला हा करंट नियंत्रित करंट सोर्स आहे आणि आपण या प्रकरणात पाहू शकता की हा मॉस ट्रान्झिस्टरचा गेट ड्रेन आणि सोर्स टर्मिनल आहे सोर्स आणि ग्राउंड दरम्यान इनपुट लागू केले जाते आउटपुट ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान घेतले जाते आणि गेट ग्राउंड केले आहे तर आपण असे म्हणू शकतो की सोर्स आणि गेट दरम्यान इनपुट लागू केले आहे आणि आउटपुट ड्रेन आणि गेटच्या दरम्यान घेतले जाते आणि गेट इनपुट आणि आउटपुटमध्ये कॉमन असल्याने याला कॉमन गेट ऍम्प्लिफायर म्हणून देखील ओळखले जाते तर हा करंट बफर किंवा गेन एक असलेला करंट नियंत्रित करंट सोर्स आहे आणि याला कॉमन गेट ऍम्प्लिफायर म्हणून देखील ओळखले जाते सिंगल ट्रान्झिस्टर वापरुन हे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स पैकी एक आहे